तर मागील व्याख्यानात आपण कॅपेसिटरवर विशेषत शंट कॅपेसिटरवर चर्चा केली आहे की प्रत्यक्षात त्याचा कसा प्रभाव पडतो आणि आपण शंट कॅपेसिटरच्या परिणामाबद्दल देखील बोललो आहोत खरं तर त्याचा प्रभाव सर्व जागी असण्या ऐवजी फक्त स्थानिक म्हणजे फक्त कनेक्टिंग पॉईंट जवळच आहे आणि शंट कॅपेसिटरचे प्राथमिक उद्दीष्ट म्हणजे पॉवर लॉस कमी करणे आणि जास्त नसले तरी नेटवर्कच्या व्होल्टेज प्रोफाइल मध्ये सुधारणा करणे हे आहे आता आपल्या एप्लीकेशन ऑफ कॅपेसिटर टू डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम या शीर्षकाकडे येऊ तर प्रथम आपण काय करू सिरिज कॅपेसिटर बद्दल थोडीशी चर्चा करू डिस्ट्रीब्यूशन सिस्टीममध्ये विविध कारणांमुळे सिरिज कॅपेसिटरचा वापर प्रतिबंधित आहे आपण ते पुढे स्पष्ट करू आणि परंतु हाय टेन्शन लाईन्स साठी आपल्याकडे सिरिज कॅपेसिटर असू शकतात परंतु तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की सिरिज कॅपेसिटरसाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटेक्शन स्कीम असायला हव्या आणि इतर बर्याच अडचणी आहेत पण असो तर आपण यावर पुढे चर्चा करूया तर प्रथम आपण काही मूलभूत परिभाषा बघूया प्रत्यक्षात आपण इथे कॅपेसिटरची रचना किंवा इतर गोष्टींबद्दल बोलणार नाही परंतु काही सामान्य गोष्टी बघूया तर पहिली म्हणजे कपॅसिटर एलिमेंट बरोबर तर जसे की आपल्याला माहित की डायएलेक्ट्रिक मटेरियल ने विभक्त केलेले इलेक्ट्रोड्स असलेल्या कॅपेसिटरचा अविभाज्य भाग म्हणजे कपॅसिटर एलिमेंट आहे हे आपल्यास माहित आहे कदाचित आपण आपल्या प्रयोगशाळेत देखील हे पाहिले असेल आणि पुढे कॅपेसिटर युनिट आहे शेवटचे टोक बाहेर काढलेले एकाच पेटीतील एक किंवा त्यापेक्षा जास्त एकत्रित कॅपॅसिटर एलिमेंट म्हणजेच कॅपेसिटर युनिट आहे हे देखील तुम्ही पाहिले असेल नंतर आहे कॅपॅसिटर सेगमेंट संरक्षण आणि नियंत्रण प्रणाली सह कॅपॅसिटर युनिटचा सिंगल फेज ग्रुप कॅपॅसिटर मॉड्यूल म्हणजे कॅपॅसिटर सेगमेंट चा थ्री फेज ग्रुप आता जेव्हा जेव्हा आपण या कोर्स बद्दल बोलू तेव्हा आपण फक्त वितरण प्रणाली मध्ये कॅपॅसिटरच्या वापरा बद्दलच बोलू विशेषतः लोड फ्लो स्टडीत ते कसे समाविष्ट करावे या दृष्टिकोनातून बोलू आणि व्होल्टेज मैग्निटूड किती असेल आणि पॉवर लॉस किती असेल आणि कॅपेसिटर प्लेसमेंटमुळे झालेल्या उर्जेच्या बचती संदर्भात असेल समजा वार्षिक ऊर्जा बचत जे या कोर्सच्या आवाक्याबाहेर आहे कारण यामुळे बराच वेळ खर्च होईल आणि त्याच वेळी यासाठी संगणकाची मदत हवी असेल संगणकात कोड लिहिल्या शिवाय प्रत्यक्षात गोष्टी कशा आहेत हे समजावून सांगणे शक्य नाही परंतु आपण शंट कॅपेसिटरचा वापर करून ऊर्जा बचत कशी शक्य आहे हे बघूया हेच नाही तर तुम्ही जर डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम मध्ये शंट कॅपेसिटर डिझाइन करत असाल तर मला असे म्हणायचे आहे जर डिस्ट्रीब्यूशन नेटवर्कमध्ये प्रत्यक्षात लोड करिता आवश्यक असलेली सर्व प्रतिक्रियात्मक पॉवर आणि प्रतिक्रियात्मक पॉवर लॉसेस हे जर तुम्ही ठरवू शकत असाल तर जर आपल्याला असे वाटत असेल की नेटवर्कमध्ये शंट कॅपेसिटर अशा पद्धतीने ठेवू की लोड करिता आवश्यक असणारी सर्व प्रतिक्रियात्मक पॉवर तसेच प्रतिक्रियात्मक पॉवर लॉसेस तो शंट कॅपेसिटर पुरवेल तर आपण पाहू शकतो की तो ग्रीडमधून कोणतीही प्रतिक्रियात्मक पॉवर घेणार नाही अशावेळी आपल्या सबस्टेशनचा पॉवर फॅक्टर जवळजवळ युनिटी राखला जाऊ शकतो तर त्यासाठी देखील योग्य नियोजन आवश्यक आहे जेणेकरून तो ग्रीडमधून कोणतीही प्रतिक्रियात्मक पॉवर घेऊ शकणार नाही आणि जर तो ग्रीडमधून प्रतिक्रियात्मक पॉवर घेत नसेल तर तो डिस्ट्रीब्यूश नेटवर्क ला केवळ मदतच करीत आहे तर मला म्हणायचे आहे की जर तो ग्रीडमधून प्रतिक्रियात्मक शक्ती वापरणार नाही तर याचा अर्थ असा की करंटच्या सर्व प्रतिक्रियाशील घटकांचा पुरवठा शंट कॅपेसिटरद्वारे केला जातो खास करुन डिस्ट्रीब्यूशन नेटवर्कसाठी याचा अर्थ ग्रीड देखील मुक्त होईल कारण ग्रीडच्या विविध ब्रांचेसमध्ये देखील करंट कमी असेल तर एका प्रकारे इथे ग्रीडमधील पॉवर लॉसेसमध्ये घट होईल परंतु त्याकरिता एकूणच आपला संपूर्ण अभ्यास आवश्यक आहे आणि हे करणे सोपे नाही परंतु सामान्य अंतर्ज्ञानानुसार हे डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क आणि ग्रीड या दोन्ही करिता नक्कीच मदत करेल म्हणून काही सामान्य गोष्टी वापरून वर्गातील स्वाध्यायाच्या दृष्टीकोनातून जे काही करता येईल ते आपण करूच परंतु मी त्यातील काही गोष्टी कोड च्या सहाय्याने कशा करू शकतो तर हे सर्व कॅपेसिटर चे घटक किंवा त्याच्या मूलभूत गोष्टी आहेत आणि कॅपेसिटर बँक म्हणजे इलेक्ट्रिकली एकमेकांना एकत्रितपणे जोडलेले एकूण कॅपेसिटर मॉड्यूल्स आहे तर हे कॅपेसिटर बँक आहे खरंतर याबद्दल आणखी मी तुम्हाला नंतर सांगेन आधी मी तुम्हाला पॉवर कॅपेसिटर बद्दल सांगेन की जर तुम्ही सहज पाहिले तर कॅपेसिटर एक अगदी साध्या आणि अप्रभावित उपकरणांसारखा दिसतो म्हणजेच तो दोन धातूच्या प्लेट्स चा बनला आहे ज्या डायलेक्ट्रिक इन्सुलेटिंग मटेरियलद्वारे विभक्त झाल्या आहेत तर यामध्ये फिरणारे कोणतेही भाग नाहीत ते एक स्थिर उपकरण आहे परंतु त्याऐवजी इलेक्ट्रिक स्ट्रेस वापरून ते कार्ये करते तर प्रत्यक्षात पॉवर कॅपेसिटर एक अत्यंत तांत्रिक आणि गुंतागुंतीचे उपकरण आहे ज्यामध्ये अत्यंत पातळ डायलेक्ट्रिक मटेरियल आणि हाय इलेक्ट्रिक स्ट्रेस चा समावेश असतो यामध्ये अत्यंत आधुनिक प्रक्रिया तंत्र असते खरंतर शंट कॅपेसिटर बद्दल बोलायचे तर प्रत्यक्षात फिक्स्ट टाइप शंट कॅपेसिटर आणि स्विच टाइप शंट कॅपेसिटर नेटवर्कला जोडलेले असतात तर विशेषतः फिक्स्ट टाइप कॅपेसिटर हे वर्षभर सिस्टमला जोडलेले राहील हे फिक्स्ट टाइप कॅपेसिटर लाईट लोड पातळीवर जोडलेले राहील परंतु जेव्हा लोड ची पातळी वाढते त्याकरिता समजा जर आपण दिवसभर लोड ची भिन्नता विचारात घेतली तर तेथे पीक लोड असेल त्यानंतर ऑफ पीक लोड असेल आणि याव्यतिरिक्त मिडीयम लोड असेल तर या सर्व वेगवेगळ्या लोड लेव्हल साठी समजा 24 तासांपैकी असे समजू की लाईट लोड लेव्हल 10 ते 12 तास साठी असेल तर पहिल्यांदा निश्चित करावे लागेल की लाईट लोड लेव्हल करिता कॅपॅसिटर ऑप्टिमाइज़ व्हॅल्यू काय आहे आणि त्यानंतर ते फिक्स्ट कॅपेसिटर म्हणून संपूर्ण वर्षभर सिस्टमशी कनेक्ट राहील परंतु कोणत्याही लोडमध्ये आणखी वाढ झाली की अतिरिक्त कॅपेसिटर बँक स्वयंचलितपणे विविध लोड पातळीवर कनेक्ट होईल अजून मी इथे असे स्पष्ट करेन की त्याला स्विच्ड कॅपेसिटर म्हणून मानले जाऊ शकते आणि त्यामुळे कॅपेसिटर चालू आणि बंद केले जाते त्याचे तंत्र वेगळे आहे त्यापैकी एक म्हणजे तांब्याची वायर जोडलेलली असणे हे आहे जर व्होल्टेजची पातळी व्होल्टेजच्या विशिष्ट परिमाणांपेक्षा खाली गेली असेल तर आपोआप कॅपेसिटर स्विच होईल कॅपेसिटर चालू होईल आणि ते नेटवर्कमध्ये प्रतिक्रियाशील शक्ती इंजेक्ट करेल दुसरा मुद्दा असा आहे की जर आपण टाईम लोड वापरत असाल जर आपल्याला नेटवर्कचे लोड प्रोफाइल माहित असेल तर आपल्याला आता पासून माहित आहे की स्विच केलेले कॅपेसिटर चालू केले जातील तर आपोआप जेव्हा ती वेळ येईल म्हणजे कॅपेसिटर बँक चालू होईल आणि ती त्या लोडच्या स्तरावर पुन्हा प्रतिक्रियात्मक पॉवर इंजेक्ट करेल तर ते नियंत्रण तंत्र भिन्न आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे फिक्स्ट कॅपेसिटर स्विच कॅपेसिटर पेक्षा माझ्या माहिती प्रमाणे कमीतकमी 2 5 ते 3 पट जास्त महाग आहे कारण चालू आणि बंद करण्यासाठीची नियंत्रण यंत्रणा तेथे आहे तर कॅपेसिटरचा आणखी एक पैलू हा आहे की आपण या कोर्समध्ये जे कॅपेसिटर शिकतो त्याचा वापर आपण कान्स्टन्ट पॉवर डिवाइस म्हणून करतो परंतु प्रत्यक्षात कॅपेसिटर हा कान्स्टन्ट इम्पीडन्स चा प्रकार आहे याचा अर्थ असा की जेव्हा ते नेटवर्कमध्ये प्रतिक्रियात्मक पॉवर इंजेक्टस करते तेव्हा ते प्रत्यक्षात व्होल्टेज परिमाणच्या वर्गाशी प्रत्यक्ष प्रमाणात असते याचा अर्थ असा की रेटेड वैल्यूवर व्होल्टेज 1 असेल तर उत्पादकांच्या निर्देशानुसार ते नेटवर्कमध्ये समान VAr किंवा kiloVAr किंवा megaVAr इंजेक्ट करेल परंतु जर व्होल्टेज 1 च्या खाली गेला समजा व्होल्टेज 0 98 असेल असे म्हणू समजा कॅपेसिटर 500 kiloVAr आहे तर ते 500 ×0 982असेल तर ते नेटवर्कमध्ये कमी kiloVAr इंजेक्ट करेल तर ते असे असेल परंतु वर्गाच्या दृष्टिकोनातून हे करण्यासाठी कॅल्क्युलेटर वापरणे शक्य नाही परंतु गोष्टी कशा आहेत हे मी स्पष्ट करतो तर आता आपण सिरीज कॅपेसिटर बद्दल बघूया तर सामान्यत डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम मध्ये सिरीज कॅपेसिटरचा वापर जास्त नसतो तो प्रतिबंधित आहे परंतु ट्रान्समिशन सिस्टम मध्ये सिरीज कॅपेसिटरचे बरेच वापर आहेत परंतु तेथे सिरीज कॅपेसिटर वापरण्यापूर्वी आपल्याला इतर अनेक घटकांवर देखील विचार करावा लागेल तर म्हणून सिरीज कॅपेसिटर म्हणजेच लाईन सोबत सिरीज मध्ये जोडलेला कॅपेसिटर हे मर्यादित वापर असलेले अत्याधुनिक प्रकारचे उपकरण असल्यामुळे तसेच त्याच्या प्रत्येक एप्लिकेशनशी संबंधित विशेष समस्या असल्याने डिस्ट्रीब्यूशन सर्किट मध्ये तो अगदी मर्यादित प्रमाणात वापरला गेला आहे आपल्याला सामान्य ज्ञानातून सिरीज कॅपेसिटरसाठी एक गोष्ट विचारात घ्यावी लागेल त्याकरिता जटिल अभियांत्रिकी तपासणीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे ती गोष्ट म्हणजे रेझोनन्स म्हणून आपल्याला विचार करण्यासारखे अनेक घटक आहेत म्हणजे आपल्याला बर्याच गोष्टींचा विचार करावा लागेल तर उदाहरणार्थ आपण या लाईनचा विचार केल्यास z r jx हे इम्पीडन्स आहे खरं तर ही आकृती क्रमांक 1 a आणि 1 b आहे परंतु पुढील पृष्ठावर आणखी दोन आकृत्या आहेत आणि हे सेंडिंग एन्ड व्होल्टेज आहे आणि हे रिसीव्हिंग एन्ड व्होल्टेज आहे आणि येथे कोणतेही सिरीज कॅपेसिटर नाही परंतु येथे आकृती b मध्ये आपण सिरीज कॅपेसिटर कनेक्ट केला आहे ज्याचा रिअॅक्टन्टेस xCआहे त्यामुळे तो मुळात Zrjआहे सिरीज कपॅसिटरचा रिअॅक्टन्टेस आहे आपण सर्किट थीअरी च्या उदाहरणांमध्ये सिरीज RLC सर्किटचा अभ्यास केला आहे रेझोनन्सचा अभ्यास केला आहे त्यामुळे उदाहरणार्थ जर xc हा xl झाला तर हा भाग 0 असेल रिएक्टिव भाग 0 असेल त्यामुळे त्या वेळी येथे रेझोनन्स प्राप्त होईल परंतु इतरही बऱ्याच गोष्टी असल्यामुळे जरी तो वापरला गेला तरी प्रश्न असा आहे की xcहा xl पेक्षा कमीच असेल जर xCxl असेल तर ते ओव्हर काम्पन्सेशन आहे म्हणून आपण सिरीज कॅपेसिटरवर थोडीशी चर्चा करूया परंतु सिद्धांता नुसार ते येथे समजावून सांगितल्या जाईल परंतु संख्यात्मक प्रकारात मी तुम्हाला सिरीज कॅपेसिटरशी संबंधित काही उदाहरणे असाइनमेंट म्हणून देईल परंतु हे VRआहे तर मी ते VRबनवायला हवे कारण कॅपॅसिटर जोडताच आपल्याला सामान्य ज्ञानातून हे कळू शकते की हा व्होल्टेज ड्रॉप कमी होईल इथे हा करंट I आहे आणि हे सिरीज कॅपेसिटर आहे तर मग प्रतिक्रियात्मक पॉवर काय असेल ती मुळात I2xcची मैग्निटूड असेल म्हणजेच Qcआहे ही प्रतिक्रियाशील पॉवर आहे जी सिरीज कॅपेसिटरसाठी I2xcची मैग्निटूड आहे आता जर लोड बदलत असेल तर याचा अर्थ ते अशाप्रकारे असेल मी येथे या सर्व गोष्टी लिहीलेल्या नाहीत परंतु समजा सिरीज कॅपेसिटर Qcहा I2xc ची मैग्निटूडआहे ही सीरिज कॅपेसिटर मधील प्रतिक्रियाशील पॉवर आहे तर हा करंट I आहे तर ह्या येथे हे काही लोड जोडलेले आहे तर लोड बदलल्यास करंट सुद्धा बदलेल म्हणजेच करंटची मैग्निटूड वाढू किंवा कमी होऊ शकते तर जर करंट कमी होत असेल तर प्रत्यक्षात Qc देखील कमी होत आहे कारण नेटवर्कची फ्रिक्वेन्सी स्थिर आहे असे आपण गृहीत धरत असल्यामुळे xcहा कॉन्स्टंट आहे त्यामुळे जर करंट कमी होईल तर Qc देखील कमी होईल जर करंट वाढला तर Qcदेखील वाढेल म्हणजेच हा Qc प्रत्यक्षात एक व्हेरिएबल गोष्ट आहे याचा अर्थ जर हे म्हणजे हे सिरीज कॅपेसिटर आहे तर आपण काय करू शकता हे व्होल्टेज रेग्यलैटर सारखेच आहे तर याचा अर्थ असा आहे की कधीकधी आपण याला बूस्टिंग ट्रान्सफॉर्मर असे म्हणतो तर तिथेही शक्यता आहे की हे सब सिरीज कॅपेसिटर सारखे आहे हे व्होल्टेज रेग्यलैटर सारखेच काहीतरी आहे नंतर आपण त्याबद्दल थोडे बोलू परंतु तर याचा अर्थ असा की प्रत्यक्षात xC स्थिर आहे परंतु I बदलल्यामुळे या सिरीज कॅपेसिटरद्वारे तयार केलेली प्रतिक्रियात्मक पॉवर प्रत्यक्षात बदलत आहे तर हे व्होल्टेज रेग्यलैटर सारखे कार्य करते तर हे व्होल्टेज रेग्युलेटर सारखे आहे तर जर तुम्ही या I साठी फेजर डायग्राम काढला तर याकरिता हा करंट I आपण लैगिंग करंट म्हणून घेत आहोत लिंडिंग करंट करिता सुद्धा आपण हे पाहु पण हा लैगिंग करंट आहे या आकृती 1 शी संबंधित ही फेजर डायग्राम आहे आपण अप्राक्समैट व्होल्टेज ड्रॉप साठी देखील ह्या इथे हे दर्शवले आहे तर हा VR आहे आणि हा करंट अँगल ने लैगिंग आहे प्रत्यक्षात हा फेज़र Ir आहे हा अँगल आहे आणि हा अँगल 90 डिग्री degreeअंशआहे हा Ixlआहे त्यानंतर हा Ixl आहे हा भागIr cos आहे हा भाग Ixl sin आहे मी तुम्हाला यापूर्वीच हे डिस्ट्रीब्यूशन सिस्टीमच्या अप्राक्समैट मेथड कॅल्क्युलेशन करीता सांगितले आहे आणि जेव्हा आपल्याकडे येथे मी हे VRलिहायला विसरलो तर हे VRआहे तर जेव्हा आपण सिरीज कॅपेसिटर येथे वापरतो म्हणजे येथे तुम्हाला व्होल्टेज ड्रॉप दिसेल समजा यामध्ये व्होल्टेज ड्रॉप IZIrjxl xcआहे याचा अर्थ तुम्ही या सर्वांचा गुणाकार केल्यावर ते Ir jIxl jIxcअशाप्रकारे आहे तर jIxl यातून jIxc हे वजा होत आहे तर म्हणूनच जेव्हा तुम्ही या साठी फेजर डायग्राम काढता तेव्हा प्रत्यक्षात हा VRआहे हा अँगल आहे करंट लैगिंग आहे इथे करंट अँगल ने लैगिंग आहे तर हे Irआहे आणि हे Ixlआहे याचा अर्थ असा की हा भाग Ixl Ixcआहे तर हा Ixcआहे तर हा भाग आपल्याला वजा करावा लागेल तर इथे हा बाण खालच्या दिशेने येईल किंवा तो त्याच लाईनवर आहे परंतु फक्त गोष्टी कशा आहेत हे दर्शविण्यासाठी हे आहे तर हे प्रत्यक्षात Ixcआहे त्यामुळे आणि हा व्होल्टेज ड्रॉप IZहोईल आणि ही नवीन वैल्यू आहे प्रत्यक्षात ही या VSची नवीन वैल्यू आहे तर हे आहे म्हणजे येथे आणि हा अँगल δ आहे पूर्वी डेल्टा होता आता तो δ आहे तर त्यामुळे तुम्हाला कळेल की प्रत्यक्षात कमी होईल कारण हा VS प्रत्यक्षात VSVRIr cos Ixl xcsin आहे तर ही VSची नवीन जागा आहे तर याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही सिरीज कपॅसिटर वापरत असाल तुम्ही सिरीज कपॅसिटर वापरत आहात त्यामुळे तुम्ही VSची वैल्यू काय असेल ते ठरवू शकता कारण ती कमी होत आहे कारण Ixcकमी होत आहे तर त्या आकृती मध्ये म्हणूनच आपण सिरीज कपॅसिटर अप्राक्समैट व्होल्टेज ड्रॉप काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर हा अँगल आधी सारखाच आहे जर तुम्ही ही अशी आडवी रेषा बनविली आणि हे अंतर दिलेले आहे हे अंतर दिले आहे त्यामुळे VS cos δ हा VS cos δ VRIr cos Ixl xc sin अशाप्रकारे आहे त्यामुळे हा प्रत्यक्षात या पेक्षा देखील लहान आहे पूर्वी यासाठी आपण अप्राक्समैशन केले आहे तर हा खूपच लहान मानला जाऊ शकते याचा अर्थ तुम्ही लिहू शकता की खूप लहान आहे म्हणूनच 1 0 आहे याचा अर्थ असा की तुम्ही हे समीकरण VSVRIr sin Ixl sin θ Ixc sin अशाप्रकारे लिहू शकता म्हणजे पूर्वी सिरीज कॅपेसिटरशिवाय अप्राक्समैट व्होल्टेज ड्रॉप हा होता तर आता हा एकूण आहे म्हणजे व्होल्टेज ड्रॉप VDIr sin Ixl sin Ixc sin आहे या व्होल्टेज ड्रॉपचा अर्थ असा आहे की तो आपल्या व्होल्टेज राइज़ च्या बरोबर आहे कारण या ड्रॉपचा अर्थ असा आहे की एवढेच व्होल्टेज राइज़ होत आहे तर ते आपल्या व्होल्टेज ड्रॉप चे समीकरण आहे म्हणून जर आपण असे म्हणतो की हा व्हीएस डॅश हा सिरीज कॅपेसिटरच्या शिवाय याच्या एवढाच आहे तर Ixc sin हा या इथे अतिरिक्त ड्रॉप आहे हे मी यामधून वजा करीत आहे तर खरोखर हा व्होल्टेज ड्रॉप नेटवर्कमधल्या व्होल्टेज राइज़शी समतुल्य आहे असे म्हणता येईल तर हे अप्राक्समैट समीकरण आहे तर म्हणजेच याचा अर्थ असा आहे की व्होल्टेज ड्रॉप कमी होत असल्यास कमी होण्याचे प्रमाण हे व्होल्टेज राइज़ एवढे असेल हे समजण्या सारखे असल्यामुळे आपण या सर्व गोष्टी दर्शविल्या नाही हे मी तुम्हाला सांगितले आहे म्हणूनच आकृती 1 मध्ये दर्शविल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितले आहे की त्या आकृती 1 मध्ये सिरीज कॅपेसिटर इंडक्टिव्ह रिअॅक्टॅन्स ला काम्पन्सैट compensate भरपाई करेल कारण ते xl xc आहे म्हणजेच दुसर्या शब्दात सांगायचे तर सिरीज कॅपेसिटर म्हणजे निगेटिव्ह रिअॅक्टॅन्स आहे जो सर्किट च्या पॉझिटिव्ह रिअॅक्टॅन्स सोबत सिरीज मध्ये आहे निगेटिव्ह रिअॅक्टॅन्स म्हणजे तो कॅपेसिटीव्ह आहे पॉझिटिव्ह म्हणजे तो इंडक्टिव्ह आहे सिरीज कॅपॅसिटर च्या काम्पन्सैटिंग चा परिणाम हा काही भागांवर किंवा या सर्वांवर असेल तर या सर्वांवरचा अर्थ इथे असा आहे की xl xc रेझोनन्स स्थितीत असेल म्हणून सिरिज कॅपेसिटरचा प्राथमिक परिणाम हा सर्किटमधील इंडक्टिव्ह रिअॅक्टॅन्स मुळे असलेला व्होल्टेज ड्रॉप कमी करणे किंवा थांबवणे असेल तर आपण काय करतोय की सिरीज कॅपेसिटर वापरल्यामुळे प्रत्यक्षात तो लाईन मधील व्होल्टेज ड्रॉप कमी करतो याचा अर्थ असा की तो नेटवर्कमधील व्होल्टेज वाढविण्यात मदत करत आहे परंतु काही वेळा सिरीज कॅपेसिटर हा अगदी व्होल्टेज रेग्युलेटर देखील मानला जाऊ शकतो कारण मी तुम्हाला सांगितले आहे की व्होल्टेज वाढविल्या जाते जे या पूर्ण करंटच्या मैग्निटूड आणि पावर फॅक्टरच्या प्रमाणात आहे कारण QcI2xc आहे म्हणून सिरीज कॅपेसिटरचा मुख्य हेतू किंवा प्राथमिक उद्दीष्ट नेटवर्क व्होल्टेज ची पातळी वाढविणे हा आहे आणि आपल्याला माहित आहे की जास्त नसले तरी यामुळे पॉवर लॉसेस देखील कमी होतात लोड फ्लो स्टडी मध्ये आपण पावर लॉस चे समीकरण पाहिले आहे सामान्यतः आपला PLossrP2Q2V2 अशाप्रकारे असेल आणि हा QLossxP2Q2V2अशाप्रकारे असेल हे पॉवर लॉस चे समीकरण आहे आणि लाईन मध्ये सिरीज कॅपेसिटर वापरत असल्यामुळे व्होल्टेजमध्ये वाढ होत आहे जरी व्होल्टेज सुधारत असले तरी हि टर्म हि टर्म या सर्व टर्म इथे बदलणार नाहीत व्होल्टेजच्या सुधारणेमुळे हे पॉवर लॉसेस कमी होईल परंतु हे अगदी कमी प्रमाणात आहे जे अगदीच कमी आहे परंतु हे फारसे नसले तरी त्यामध्ये सुधारणा होईलच म्हणजे ते पावर लॉसेस कमी करते कारण व्होल्टेज वाढले आहे व्होल्टेज वाढत आहे उदाहरणार्थ समजा सिरीज कॅपेसिटरशिवाय उदाहरणार्थ सिरीज कॅपेसिटरशिवाय समजा व्होल्टेज V1होते त्याची मैग्निटूड 0 9 पर युनिट होती तर सिरीज कॅपेसिटरसह म्हणजे जेव्हा सिरीज कॅपॅसिटर वापरले जाते तेव्हा असे म्हणा की ते प्रति युनिट 0 98 होत आहे तर व्होल्टेजमध्ये सुधारणा झाली आहे म्हणूनच हा व्होल्टेज सुधारित होताच मुळात न्यूमरेटर वाढत आहे म्हणजेच याचा अर्थ असा की या सोबत याची तुलना करा मग फक्त तुम्हाला समजण्यासाठी समजा हा PLoss मी इथे चांगल्या प्रकारे लिहीत आहे ज्यामुळे तुमची संकल्पना स्पष्ट होईल समजा हे PLosswithout SCrP2Q2V2आहे त्याचप्रमाणे PLossrP2Q2Vc2असेल तर समजा हे आपले समीकरण 1 आहे आणि हे समीकरण 2 आहे समजा समीकरण 2 चे समीकरण 1 ने विभाजन केले तर याचा अर्थ PLosswith SCPLosswithout SCrP2Q2Vc2rP2Q2V2V2Vc2आहे म्हणूनच PLosswith SCV2Vc2×PLosswithout SC आहे तर उदाहरणार्थ उदाहरणार्थ समजा जर सिरिज कॅपेसिटर च्या आधी V 0 आहे आणि समजा कॅपेसिटर वापरण्यावर तो 0 आहे याचा अर्थ असा की आपण V2Vc2 हे फक्त या समीकरणातून मिळविले आहे म्हणूनच V2Vc20 982 आहे तर तुम्ही PLosswith SC काय असेल ते शोधू शकता तर अशा वेळी काय घडेल ह्या इथे हा वर्ग आहे म्हणूनच जेव्हा आपण सिरीज कॅपेसिटर वापरतो कारण त्यामुळे व्होल्टेज सुधारत आहे वाढत आहे तर हा पॉवर लॉस इथे हे व्होल्टेज सुधारित व्होल्टेजपेक्षा खूप कमी आहे त्यामुळेच त्याचा वर्गही अगदी कमी होईल त्यामुळे स्वाभाविकच पॉवर लॉस जास्त असेल तर सुधारित व्होल्टेजमुळे पॉवर लॉस काही प्रमाणात कमी होईल तर सुरुवातीला ते आपण 0 95 पर युनिट घेतले होते आणि आता सिरीज कॅपेसिटर च्या वापरानंतर व्होल्टेज मैग्निटूड 0 98 असे बदलले आहे तर आत्ताच हे V2Vc2वापरता च असे होईल होईल त्याचा अर्थ असा की हे समीकरण PLosswith SCV2Vc2×PLosswithout SCअशाप्रकारे लिहिले जाऊ शकते तर जेव्हाही तुम्ही हे वापराल इथे जे काही असेल पॉवर लॉस व्होल्टेजमध्ये सुधार झाल्यामुळे खूप जास्ती नाही परंतु काही प्रमाणात कमी होईल दुसऱ्या उदाहरणासाठी उदाहरणार्थ समजा V0 95 p उदाहरणार्थ समजा Vc1 0 आहे त्यामुळे स्पष्टीकरणा च्या हेतूने जर Vc 1 0 असेल तर PLossrP2Q2V2असेल तर हे अंदाजे 1 055 असे काहीसे असेल परंतु जर तुम्हीV0 95 p घेतले तर ते 1 055 असणार नाही हे 1 05 असेल तर साधारणपणे 1 099 असे काहीतरी होईल याचा अर्थ असा आहे की सिरीज कॅपेसिटरशिवाय rP2Q2सोबत याचा गुणाकार करीत आहे हे जास्त आहे परंतु जर ते समजा Vc1असेल तर हे फक्त rP2Q2असेल तर सिरीज कॅपेसिटरसह लॉसेस कमी होईल तर म्हणूनच याचा अर्थ PLoss तो तेथेआहे जे काही सिरीज कॅपेसिटरसह आणि सिरीज कॅपेसिटर शिवाय PLoss जो काही आहे तो तेथे PLosswith SCPLosswithout SCrP2Q2Vc2rP2Q2V2V2Vc2 आहे तर अशा प्रकारे लॉसेस हे कमी होईल आणि फक्त सोपी अभिव्यक्ती कायम ठेवली जाईल तर PLosswith SCV2Vc2×PLosswithout SCआहे तर तुमच्याजवळ PLoss जो काही आहे तो आपण तेथे ठेवला आहे तर आपल्याला असे दिसून येईल की अंदाजे काही प्रमाणात तो लॉसेस कमी करतो धन्यवाद आपण पुन्हा भेटूया